हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा "एनहान्सिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी' या माझ्या कोर्समध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण या कोर्सच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत मी दुसऱ्यांदा प्रस्तावना करीत आहे मी तुम्हाला पूर्वीच्या 'डेव्हलपिंग सॉफ्ट स्किल्स अंड पर्सनॅलिटी' या कोर्स बद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा कोर्स केलाही असेल हा कोर्स सुरू करण्यापूर्वी इथे मला त्या कोर्सचे महत्त्व विशद करणे महत्त्वाचे वाटते कारण तो एकदम प्राथमिक पातळीवरचा होता जे हा कोर्स सध्या करीत आहेत त्यांच्यापैकी काहींनी पूर्वीचा कोर्स केला नसेल आणि काहीजणांनी तो केला हि असेल पण आपण थोडक्यात त्या कोर्सचा आढावा घेऊया याचा फायदा तुम्हा सर्वांनाच होईल मी मागील प्रस्तावनेत जर नेमके काय केले असेल तर ते हे की पहिल्या 24 व्याख्यानांचा मी धावता आढावा घेतला ज्यामध्ये सॉफ्ट स्किलचे विविध घटक आणि व्यक्तिमत्व कसे घडवावे याबद्दल आपण चर्चा केली या प्रास्ताविक पर दुसऱ्या भागामध्ये उर्वरित 24 व्याख्यानांबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग पाचव्या आठवड्यातील पंचविसाव्या व्याख्यानातील पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करुया खरंतर या आठवड्यापासून मी अशा लोकांशी चर्चा करणार आहे ज्यांनी 'तंत्रज्ञान आणि संभाषण' यावर काम केले आहे विशेषतः असे लोक जे यांत्रिक मानव होत आहेत आणि आपणही त्याच दिशेने वाटचाल करीत आहोत एकूणच हे व्याख्यान मानवी संवादामध्ये वाढत चाललेला तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि परिणाम यावर प्रकाश टाकणारे आहे मी 'डोना हरावे' च्या एका विचाराने सुरुवात करीत आहे आपण 'सायबॉर्ग' यांत्रिक जीव तर होत नाही आहोत ना सायबरनेटिक ऑरगॅनिझम कारण सध्यातरी बायोटीक म्हणजेच जिवंत सजीव आणि यांत्रिक म्हणजेच निर्जीव यामध्ये बरीचशी अस्पष्टता आहे आपण मानवी निसर्गदत्त शक्ती आणि माध्यम विस्तारानुसार जे शक्य आहे ते वास्तवात आणून आपण सायबॉर्ग झालो आहोत आज कॅमेरा आणि डोळे यामध्ये फारसा वेगळेपणा राहिलेला नाही जे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात ते अगदी खरं आहे असा आपला विश्वास आहे इथे तांत्रिक घटक माणसासारखे वागत बोलत आहेत यंत्राला माणसासारखे वागवले जात आहे आणि माणसाला यंत्रासारखे नेमका हाच मुद्दा सविस्तर स्पष्ट करण्यासाठी मी 'The Father's New Car' द फादरस न्यू कार "वडिलांची नवीन कार आणि त्याच्याशी गडबडछेडछाड करणाऱ्या मुलाची" एक अत्यंत मार्मिक गोष्ट सांगतोय जर तुम्हाला ती गोष्ट आठवायची असेल तर त्यासाठी पंचविसाव्या व्याख्यानकडे परत जावे लागेल तो व्हिडिओ नीट बघा विशेषतः जे विद्यार्थी हा कोर्स पहिल्यांदाच करत आहेत मी तर म्हणेन तुम्ही लगेच या गोष्टीवर एक नजर टाकून घ्या मी असं का म्हणतोय की माणसं यंत्रासारखी वागवली जात आहेत कारण हा 'सायबॉर्गन शिफ्ट यांत्रिक जीवनातील टप्पा आपल्या मनावर आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे मी हे व्याख्यान या विचाराने इथे थांबवत आहे की आता आपल्याला काही विशिष्ट सूचक शब्द आपल्या लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे 'नियंत्रण' 'फायदा' आणि 'निवड' आपण पण काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे जसे की तंत्रज्ञान कोण नियंत्रित करतं याचा फायदा कोणाला होतो आणि यामध्ये आपल्याला निवड करण्याचा अधिकार आहे का किंवा आपल्यासाठी जर कोण हे निवडत असेल आणि आपल्यासाठी हे निवडण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला नेमकं हे कोण करतय एक स्त्री की पुरुष की अजून कोण तर आता हे सगळं फक्त एक यंत्र करतय अल्बर्ट आईन्स्टाईन च्या एका वाक्याने मी थांबतोय तो म्हणतो की "मला त्या दिवसाची भीती वाटतेय जेव्हा तंत्रज्ञान आपल्यातला मानवी सुसंवाद ओलांडेल तेव्हा जगात फक्त मूर्ख लोकांची पिढी असेल " माझे पुढील व्याख्यान 'मोबाईल तंत्रज्ञानाचा आपल्यावर होणारा परिणाम' हे सुरु करण्यापूर्वी मला असे वाटते की सर्व श्रोत्यांनी या मुद्द्यावर विचार करावा Refer Slide Time 0414 मोबाईल फोन आपल्यापासून लांब असलेल्या माणसाला आपल्या जवळ आणून ठेवते पण आपल्या बाजूलाच बसलेल्या जवळच्या माणसापासून आपल्याला खूप दूर घेऊन जातो या विचारानेच आम्ही पुढील व्याख्यानात मोबाईलचा मानवी व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो आणि आपल्या मुख्य उद्देशापासून मोबाईल ने आपल्याला कसे विचलित केले आहे यापासून सुरुवात केली मोबाईलचा शोध लावण्याचा मूळ उद्देश काय होता बरं वेळ वाचवण्या ऐवजी फोन कुठेतरी एका निश्चित जागेत ठेवण्यातच वेळ जातोय मोबाईल ने आपला वेळ वाचावा म्हणून आपल्याला कुठेही बोलण्याची गतिशीलता दिली आहे याचा वापर वेळप्रसंगी गरजेला वापरण्यासाठी केला पाहिजे दुरच्या व्यक्तींशी तात्काळत्वरित संपर्कात राहण्यासाठी आणि मानवी संबंध अखंड राहण्यासाठी याचा वापर केला जातो तर वरील काही हेतूंसाठी मोबाईल तयार करण्यात आला आहे परंतु मानव आता "Moborgs" मोबॉर्ग मोबाईलमय झाला आहे तो काय करतोय ते मोबाईल सोबतच झोपतात खेळ खेळतात चित्रपट बघतायत वेळ सुद्धा त्याच्यावरच बघतात आकडेमोड घरचे पत्ते आणि अजून बरच काही ते या मोबाईलवरच करत आहेत मोबाईलची व्यसनाधीनता किंवा नोमोफोबिया म्हणजे मोबाईल हरवल्यानंतर किंवा आजूबाजूला नसल्यावर व्यक्तीची होणारी अस्वस्थतामानसिकता म्हणजे तुमच्यावर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम करणारी आणि पुढे जाऊन तुमचे संपूर्ण मानसिक स्वास्थ्य बिघडवून टाकणारी अवस्था मी व्याख्यानात चर्चा केली होतीच लोकांना याबाबतीत पूर्वसूचना ही दिली होती अशा अवस्थेमध्ये तुम्हाला मोबाईल बघितल्याशिवाय करमत नाही झोप लागत नाही आपण कायम अस्वस्थ असतो की कोणाचातरी संदेश आलाय का सामाजिक माध्यमावर किंवा इतर ठिकाणी कुणीतरी काय पाठवले आहे का एक माणूस म्हणून जगण्यासाठी काही सूचना देऊन मी आजच्या व्याख्यानाचा समारोप केला एक माणूस म्हणून मोबाईल शिवाय काहीवेळ व्यतीत केला पाहिजे थोडा वेळ तरी आपण त्याला दूर ठेवले पाहिजे नेहमीच घड्याळाला पर्याय म्हणून वेळ बघण्यासाठी कॅल्क्युलेटर किंवा नकाशा बघण्यासाठी आपण मोबाईलचा वापर न करता त्याला तुमचा मालक होऊ न देता त्याला गुलामासारखे ठेवा तुम्ही इतरांच्या वेळेबाबत सहानुभूती आणि आदर दाखविला पाहिजे उगीच लहर येईल तेव्हा कोणाला पण विनाकारण फोन करून त्रास देऊ नका तुमच्या मोबाईलची रिंगटोन इतरांना चीड येईल अशी ठेवू नका तर ती योग्य असावी कार्यालयीन कामकाजा वेळी महत्त्वाच्या ठिकाणी इतरांना त्रास होईल म्हणून तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर किंवा बंद ठेवावा तुम्ही संभाषणासाठी इतर माध्यमे वापरू शकता जेव्हा मोबाईलची आवश्यकता नसते शेवटी मी एवढंच म्हणेन की मोबाईल फोनने जवळजवळ कॅमेरा आपले घड्याळ आपले अलार्म चे घड्याळ वॉकमन अशा कित्येक गोष्टींची जागा घेतली आहे याला तुमच्या कुटुंबात आणि खऱ्या मित्रांची जागा घेऊ देऊ नका आता यानंतरचे सत्ताविसावे व्याख्यान पाचव्या आठवड्यातील तिसरे प्रकरण हे पुन्हा तंत्रज्ञान आणि संभाषण या संबंधित आहे परंतु यामध्ये ई मेल वापरण्या यासंदर्भातील तत्वांवर भर देण्यात आला आहे मी त्यांना सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संबंधित पाच मुख्य आणि मूलभूत तत्त्वांचे पालन करण्यास सांगण्याचा प्रयत्न केला ती कोणती तत्त्वे आहेत नियोजन तत्परता मनपरिवर्तन सादरीकरण चिकाटी आता मी अशी काही ई मेलची उदाहरणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्यामध्ये वरील सर्व तत्वांचा भंग करून शेवटी योग्य संभाषण होण्यामध्ये अडचण निर्माण करून ठेवली आहे यावरून असे दिसते की ज्या व्यक्तीने हा ई मेल पाठविला आहे त्याच्याकडे सॉफ्ट स्किल्सचा कमालीचा अभाव दिसून येतो आणि व्यक्तिमत्व विकासाचा लवलेशही दिसत नाही 28 व्या व्याख्यानांमध्ये सुद्धा तोच विचार पुढे चालू ठेवला आणि नंतर मी वाईट ई मेल कसे पाठवू नये याची विविध उदाहरणे दिली खरंतर ज्यांनी ते व्हिडीओ पाहिले नाहीत त्यांना आग्रहपूर्वक सांगतो की तुम्ही चांगले ई मेल कसे पाठवावेत हे ओळखण्यासाठी त्या व्हिडिओवर एक नजर टाकून घ्या बघा किती वाईट उदाहरणांची चर्चा करण्यात आली आहे सुरुवातीचे साधे अभिवादन सुद्धा इथे दिसत नाही बऱ्याच ठिकाणी कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिलेलं दिसत नाही काही अपशब्द आणि बोली भाषा हिंदी आणि इंग्लिश अशा दोन भाषांचे मिश्रण अनोपचारिक संभाषण या गोष्टी इथे टाळणे अपेक्षित होते मी चर्चा केलेल्या या काही वाईट उदाहरणांमध्ये औपचारिक संभाषणातील काही भाषिक शब्द विरामचिन्हांचा योग्य वापर करणे हा एक खूप चांगला गुणधर्म आहे ते स्पेलिंग आणि व्याकरणाच्या योग्य वापराबद्दल सुद्धा काळजी घेत नाहीत गरज नसताना एकापेक्षा जास्त लोकांना ई मेल पाठविण्या ऐवजी योग्य आणि संबंधित व्यक्तीलाच मेल पाठवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे पुढील दोन व्याख्यानामध्ये मी फक्त 'नेटीक्वेट' इंटरनेटचा वापर करणयासंदर्भातले काही नैतिक नियम अथवा शिष्टाचार याबद्दल चर्चा केली 'नेटीक्वेट' म्हणजे काय 'नेटीक्वेट' ही एक बहु मिश्रित शब्दसंज्ञा आहे जी 'नेट' 'इंटरनेट' आणि 'एटीक्वेट' या 3 वेगवेगळ्या शब्दांपासून तयार झालेली आहे जे लोक इंटरनेटच्या माध्यमातून संवाद करतात तेव्हा वापरण्यात येणारे स्वीकारार्ह योग्य शब्द विनम्रता आणि शिष्टाचार यांच्याशी हे निगडित आहे संगणकाचा वापर करत असताना लोक असंवेदनशीलबेजबाबदार होत आहेत आणि थोड्याफार प्रमाणात यंत्र मानवासारखेच Robot रोबोट वागायला लागले आहेत पूर्वी एखाद्या ठिकाणी लिपिक पदावरही नोकरी लागण्यापूर्वी पत्राचा मजकूर कसा लिहिला पाहिजे यासाठी देखील लोकांना प्रशिक्षण दिले जात होते तथापि आता इंटरनेटचा वापर आणि ईमेल पाठवण्यासाठी अशा प्रकारचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण पण दिले जात नाही त्यांना असे कोणत्याही प्रकारचे औपचारिक प्रशिक्षण न मिळाल्यामुळे मी आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे बऱ्याचदा हे लोक सॉफ्ट स्किल्सचे पाच मूलभूत 'P' कडे दुर्लक्ष करतात मी या व्याख्यानाचा समारोप 'नेटीक्वेट' च्या काही मूलभूत नियमानी केला जिथे ई मेल स्वीकारणाऱ्याने ई मेल पाठवणाऱ्या पलीकडच्या माणसाला एक मशीन न समजता त्याला एक जिवंत माणूस समजावे तुम्हाला तुम्ही एखादे रोबोट तर नाही ना हे पटवून देण्यासाठी योग्य शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत तुम्ही 'इमोटिकॉन्स' 'Emoticions' तंत्रज्ञानाच्या द्वारे होणाऱ्या संभाषणात वापरली जाणारे भावनात्मक चिन्हे सुद्धा वापरू शकता हे सर्व शब्द कायमस्वरूपी संग्रहित होतात म्हणून योग्य ठिकाणी समर्पक शब्दांचा वापर केला पाहिजे म्हणून ई मेल पाठवत असताना Send संदेश पाठवा हे बटन दाबण्यापूर्वी आपण अतिशय काळजीपूर्वक आणि नैतिक दृष्ट्या योग्य असणे अपेक्षित आहे पुढील व्याख्यानात मी संभाषण कौशल्यांवर भर देणार आहे मी प्रभावी संभाषण का महत्वाचे आहे यापासून सुरुवात केली कारण प्रभावी संभाषण करणाराच सदैव आघाडीवर असतो जेव्हा लोक प्रभावीपणे संभाषण करतात तेव्हा ते आनंदी असतात बरेचसे प्रेमभंग आत्महत्या ह्या योग्य संवादा अभावी होतात कारण ते त्यांच्या मनातल्या सर्व गोष्टी अथवा कल्पना त्यांना योग्यप्रकारे सांगता येत नाहीत किंवा सांगू शकत नाही म्हणून त्यांना अपेक्षित उत्तर परिणाम सुद्धा मिळत नाही तथापि संभाषण ही एक किचकटगुंतागुंतीची परस्पर प्रक्रिया आहे ज्यामध्ये काही सामायिक गृहितके आणि अलिखित करार यांचा समावेश होतो म्हणून बऱ्याचदा गैरसमज होण्याची शक्यता असते आपल्या बोलण्याचा योग्य हेतु आणि त्याला मिळणारा अपेक्षित प्रतिसाद यावरूनच आपले संभाषण किती प्रभावी आहे हे लक्षात येते संभाषण प्रभावीपणे वापरून आपण आपल्या आयुष्यात काय पाहिजे ते मिळवू शकतो आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी लोकांना काम करायला लावून आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण लोकांकडून काम करून घेऊ शकतो व्याख्यानाचा समारोप मी मूलभूत संभाषण प्रक्रियेबद्दल सहज एक प्रश्न विचारून केला आहे ज्यामध्ये नेमके कोण कुणाला कोणत्या पद्धतीने किती परिणामकारकरित्या काय पाठवत आहे तर पाठवणाऱ्या कडून संदेश जेवढ्या प्रभावीपणे जातो तेवढ्याच प्रभावीपणे त्याला पाठविणाऱ्या कडून प्रतिसाद मिळतो संभाषणाचे काही घटक जसे संक्षिप्तपणा आणि स्पष्टता निश्चितता आणि विश्वास प्रामाणिकपणा आवड सहानुभूती आणि वेळेचे भान आटोपशिरता आणि परिणामकारकता याबद्दलही चर्चा करण्यात आली पुढील व्याख्यानात मी विशेषतः संदेश पाठवणारा आणि संदेश घेणारा यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे संभाषणात अडथळे कसे निर्माण होतात यावर विशेष भर देणार आहे खरंतर संभाषणांमध्ये शारीरिक मानसिक मानसशास्त्रीय अवरोध इ घटक अडथळे निर्माण करत असतात त्यामुळे संभाषणात अपयश येते किंवा गैरसमज होतात हा अडथळा संदेश देणाऱ्या किंवा घेणाऱ्या व्यक्ति कडून निर्माण होतो नेहमी असेच होते कारण त्याचा अर्थबोध करण्यासाठी अशी कोणतीही सर्वसामान्य पद्धत त्या भाषेमध्ये वापरली जात नाही इथे पुन्हा याच संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही गमतीशीर उदाहरणांची चर्चा करण्यात आली आहे मला वाटते की तुम्ही त्यावर एक नजर टाकावी व्यक्तिमत्त्वातील अडथळे हे मानसशास्त्रीय स्वरूपाचे असतात म्हणून अडथळायामधील हा फरक नेहमी दुर्लक्षित केला जातो कारण सामान्यपणे लोक संभाषणातील साम्यता समान घटक गृहीत धरत असतात तसेच ज्या घटकांमुळे हा फरक समजून घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो याचीसुद्धा चर्चा केली आहे यानंतर यामधून आपल्याला बाहेर पडण्याची रणनीती कशी असावी यासंदर्भात चर्चा सुरू केली जसे की ज्या ठिकाणी मानसशास्त्रीय अडथळे आहेत त्या परिस्थितीत सहानुभूतीचा वापर केला पाहिजे पुढील व्याख्यानात परस्पर व्यक्ती संबंधावर भर देण्यात आला आहे पुन्हा एकदा अडथळे कोणत्या प्रकारचे कार्य करतात आणि आपण या मधून कसे बाहेर पडले पाहिजे म्हणून मर्यादित स्वरूपाचे संदर्भ असणे ही एक समस्या असू शकते भावनिक हस्तक्षेप सुद्धा एक समस्या आहे सकारात्मक तसेच नकारात्मक भावना सुद्धा एक प्रकारची समस्या असू शकतात म्हणून नकारात्मक भावना ह्या सकारात्मक भावनेपेक्षा अधिक प्रबळ असतात यातून बाहेर पडण्याची रणनीती उदा परिवर्तनाची भीती काढून टाकणे आणि योग्य मानसिक क्षण निवडणे हे सर्व घटक प्रभावीपणे संभाषण करण्यासाठी मदत करतील भाषेतील विविध प्रकारच्या अडथळ्यांची चर्चा करण्यात आली शब्दांच्या संदर्भात बोलायचे झाले तर कधीकधी समान शब्दांना भिन्न सांस्कृतिक अर्थ असतात समान अक्षरांचे देखील वेगळे व्याकरणाचे अर्थ असतात आपण ही उदाहरणे आणि यातून बाहेर पडण्याच्या रणनीतीची चर्चा केलीच आहे तिथेच हा संदर्भ स्पष्ट केल्यास मदत होईल परस्पर संबंधित शब्द वापरून तात्काळ स्पष्टीकरण केल्यास या अडथळा मधून आपणास बाहेर पडता येईल मी सुद्धा 'तंत्रज्ञानातील अडथळे' या विषयाबरोबरच आजचे व्याख्यान थांबविले आपण चर्चा केली की तंत्रज्ञान स्वतः कशाप्रकारे अडथळा निर्माण करते आणि त्यातून योग्य माध्यमाचा वापर करून बाहेर कसे पडले पाहिजे यासंदर्भात आपण चर्चा केली मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ईमेल वापरत असता तेव्हा मोबाईल वापरू नका आणि आणि जेव्हा ई मेल वापरत नसाल तेव्हा सहज बाहेर जा आणि कोणाशी तरी समोरासमोर जाऊन प्रत्यक्ष बोला या तंत्रज्ञानाधारित माध्यमांचा अति प्रमाणात गैरवापर टाळणे सुद्धा यावर मात करण्यासारखे आहे पुढील व्याख्यानात मी पुन्हा एकदा 'चुकीचा संवाद' यावर विशेष भर दिला आहे खरंतर चुकीचा संवाद हा बोलणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या किंवा दोघांच्याही चुकीचा अर्थ लावण्यामुळे होतो यानंतर अशा प्रकारच्या काही अपयशी घटनांची उदाहरणांसह आपण चर्चा केली तत्पूर्वी संदेशवहन विविध औपचारिक मार्गाने कसे होते याबद्दलही मी त्यांच्याशी बोललो होतो ते विविध मार्ग म्हणजे खालून समांतर पातळीवर वरील पातळीवर आणि औपचारिक प्रकारातून होणारे संदेशवहन जसे की लिखित तोंडी आणि इलेक्ट्रॉनिक आणि एखाद्या संस्थे मधील माहितीच्या प्रवाहातील अडथळे पाहिले तर ते असे असतात प्रशासकीय उतरंड पदांचा क्रम संदेश वहनामध्ये असणारे खूप टप्पे जसे की एका टेबल होऊन दुसऱ्या टेबल कडे सातत्याने होणाऱ्या बदल्या आणि विश्वासार्हतेचा अभाव इत्यादी आपण उत्पादन विकास विभागातील वरून खालील पातळीवर होणाऱ्या संदेशाची विभागणी योग्य आणि अयोग्य संभाषणात कशी होते या संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहिली हे पहा तुम्हाला या कडे बघून गंमत येईल पुढील दोन भागात मी 'शाब्दिक संभाषण' संप्रेषण यापासून सुरुवात केली सैद्धांतिक पातळीवरील 'अभाशिकसंभाषण' संप्रेषण तोंडाने न बोलता होणारे इतर प्रकारचे संभाषण ची सुरुवात करण्याऐवजी मी त्यांना मुक्तपणे विचार करण्यासाठी एक कृती दिली ज्यामध्ये प्राथमिक पातळीवर काय महत्त्वाचे आहे जे आपल्याला घेता येईल आणि याचा उपयोग वाचक आणि दर्शक ते नेमके कोणत्या पातळीवर आहेत याची कल्पना त्यांना येईल यासाठी आपल्याकडे 35 आणि 36 अशी दोन व्याख्याने आहेत आणि यामध्ये त्यांना त्यांच्या देहबोलीबद्दल नेमके काय माहित आहे याचे मूल्यमापन केले जाणार आहे तसेच त्यांना देहबोलीबद्दल सध्या किती ज्ञान आहे आणि अभाशिकशाब्दिक संवादाबद्दल ज्या गैरसमजुती आहेत याचेही मूल्यमापन करण्यात येणार आहे हे तपासण्यासाठी आपल्याकडे चूक की बरोबर अशी साधी पद्धत आहे आणि बऱ्याच जणांना हे आवडले आणि अतिशय सकारात्मक पणे त्यांनी याला प्रतिसाद दिला आता पुढील व्याख्यानामध्ये मी अभाशिकहावभाव युक्त संभाषण आणि त्याचे महत्त्व याविषयी बोलण्यास सुरुवात केली तुम्हाला माहीतच आहे की अभाशिक हावभाव व्यक्त करून बोलली जाणारी भाषा संभाषण म्हणजे शब्दांशिवाय बोलणे होय यामध्ये विविध प्रतिमा प्रतीके चिन्ह हावभाव चेहऱ्यावरील अविर्भाव आपल्या शरीराची ठेवण इ चा वापर केला जातो काही तत्ववेत्यांची सुद्धा आपण चर्चा केली की त्यांच्या मते 93 प्रभावी संभाषण हे आपल्या देहबोलीवरून ठरते म्हणून अभाशिकहावभाव युक्त संदेश हे खूप महत्त्वाचे असतात कारण ते आपण लपवू शकत नाही ते लपवणे खूप अवघड असते आणि जाणीवपूर्वक नियंत्रित होते एखाद्या व्यक्तीला काय वाटते याचे ते निदर्शक असतात हे संभाषण तर्काशी नव्हे तर भावनेशी निगडित असते ते हावभाव सत्य सांगणारे असतात जे तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही अनुभवत असता मी या अभाशिकहावभाव युक्त संभाषणाच्या कार्याविषयी या व्याख्यानात चर्चा केली आहे काही मूलभूत कार्यांची मी चर्चा केली जे आपण तोंडाने बोलतो त्याला पूरक म्हणून पण आणि त्याच्या अधिक स्पष्टीकरणासाठी त्याचा उलट अर्थ दर्शविण्यासाठी नियंत्रण करणे आणि पर्याय म्हणून या प्रकारच्या संभाषणाचा वापर केला जातो यानंतर मी 'वादविवाद' तो माणसाच्या स्वभावातच असतो की हा जोपासला जातो याबाबत बोलून मी थांबलो जर तुमची देहबोली चांगली असेल जी तुम्हाला उपजतच मिळाली असेल अनुवंशिकतेने पिढीजात किंवा तुम्ही ती तुमच्या संस्कृतीमधून विकसित केली असेल बऱ्याचशा संप्रेषण किंवा अभाषिकशाब्दिक वर्तनाशी आणि सॉफ्ट स्किल यांच्याशी निगडीत आधुनिक सिद्धांत असे सांगतात की वादविवाद हा जोपासलाविकसित केला जाऊ शकतो कारण अपेक्षित वर्तन हे आपोआप शिकले जाते आणि जोपासले जाते तुम्हाला त्याच्यासाठी काही काळजी करायची गरज नाही मी काही विशिष्ट प्रकारचे वर्तन अनुकरण करू शकत नाही परंतु इतर बऱ्याच प्रकारचे वर्तन जे तुम्हाला वाटते त्याचे मात्र तुम्ही अनुकरण करू शकता आणि तुमच्यात रुजवूही शकता यानंतर मी अभाशिकहावभाव युक्त संभाषणाचे प्रकार आणि यातील विशिष्ट समस्या यावर भर दिला खरेतर या समस्या आपल्या देहबोलीच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक घटकांशी निगडीत असतात तर ऐच्छिक देहबोली ही औपचारिक हातवारेहावभावांशी निगडित असते जी समस्या न उद्भवणारी असते परंतु अनैच्छिक देहबोली खरंतर आपल्या सुप्त मनातील चिंतनाशी निगडित असते जी समस्याप्रधान असते अनैच्छिक शब्दिक संकेत हे सुप्त मनामधून येत असतात जिथे पेहरावदिसण्या संदर्भात समस्या आहे उदा जे लोक दिसायला सुंदर किंवा थोडे बुद्धिमान आहेत म्हणून एखादया ठिकाणी नोकरीतील नेमणुक व पदोन्नती च्या निर्णय प्रक्रियेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो यानंतर मी अभाशिकहावभाव युक्त संभाषणाचे प्रकारांची सविस्तर चर्चा केली आणि 'Kinesics' कायनेसिक्स म्हणजे शारीरिक हालचाली आणि हावभाव चेहऱ्यावरील अविर्भाव टक लावून पाहणे स्पर्श एकमेकांमध्ये अपेक्षित असणारे भावनिक अंतर वेळ बोलून दिले जाणारे संकेत आणि शांतता यापासून चर्चा सुरू केली पुढील व्याख्यानात शाब्दिक संप्रेषणात अशा देहबोलीचा आणि हावभावांचा वापर सर्वत्रिकपणे कसा करावा यासाठी मी एक मूलभूत यादीच दिली अर्थात खबरदारी घेऊनच असे हावभाव आणि देहबोली वापरत असताना विशेषतः भारतीय संस्कृती संदर्भात आपण खूपच काळजीपूर्वक असले पाहिजे वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे चरणस्पर्श करून नमन करणे हाताची घडी घालणे या गोष्टी आपल्याकडे सकारात्मकतेने पाहिल्या जातात उलट याच गोष्टीहावभाव इतर संस्कृतीमध्ये नकारात्मक पद्धतीने वेगळा अर्थ लावला जातो एकूणच देहबोली अंगभूतजन्मजातच असते या विचाराने मी समारोप केला शेवटी आपल्यामध्ये जे सुप्तलपलेले असते ते चांगल्या प्रयत्नाने आणि सरावाने प्रकट होतेच पुढे मी अशा शब्दिक संकेतांचे स्पष्टीकरण करण्यासाठी काही टिपणे दिली आहेत तर तुम्ही असेच काही संकेत इतरांकडून उत्सर्जितबाहेर पडतानाहोताना पाहिले असेल तर तुम्ही त्याचे स्पष्टीकरण वर्गीकरण कसे कराल अथवा त्याचा अर्थ कसा लावाल त्यासाठी प्रसिद्ध संवाद तज्ञ मेहराबियन यांनी 3 प्राथमिक परिमाणमापदंड सांगितली आहेत प्रथमतो सांगतो की तत्परता जी आवडीनिवडीशी संबंधित असते पुढे उत्तेजना जी प्रतिसादाशी निगडित आहे शेवटचे प्राबल्य जे योग्यप्रकारे शक्तीचे संतुलन करते त्याने अजून 3 Cs कॉन्टेक्स्ट संदर्भ क्लस्टर समूह आणि चेंज बदल सांगितले आहेत ज्यामुळे तुम्ही या गोष्टी ओळखू शकता ही पद्धत वापरून आपण एखादी व्यक्ती खोटं बोलते का हेसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करू शकतो यानंतर मी शाब्दिक संप्रेषणतील आव्हानांचा अभ्यास करण्यावर जोर दिला आहे काही आव्हाने ही या प्रकारच्या संप्रेषणच्या स्वरूपाशीगुणधर्मांशी संबंधित आहेत त्यापैकी एक म्हणजे संदिग्धता जी सातत्यपूर्ण बहू प्रवाही आणि संस्कृती आधारित असते हे शब्दिक संकेत स्पष्ट करत असताना मी थोडं सावधपूर्वकच समारोप केला की एखाद्याने लगेच निष्कर्षावर येऊ नये आणि इतर बाह्य घटकांचा जसे की वातावरण तापमान इत्यादींचाही विचार करावा जसे दिसते तसे नसते तर जागरुकता नकारात्मक अभिव्यक्ती नियंत्रित करण्यासाठी मदत करू शकते मौखिक नसलेल्या विस्तृत वर्तन शैलीचा विकास करा सकारात्मक देहबोली ही नेहमीच चांगली असते आणि ही चांगले सॉफ्ट स्किल विकसित करण्यासाठी तसेच आपल्याला मुलाखतीमध्ये आणि गट चर्चेमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी गरजेची असते तर सकारात्मक देहबोलीचे कोणकोणते घटक आहेत हास्य पुढाकार घेण्याची वृत्ती विशेषतः चर्चेमध्ये किंवा मुलाखतीमध्ये ते म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला आवड आहे असे दर्शविणारा किंचित कल स्पर्श नजरेला नजर लावून बोलण्याची वृत्ती हावभाव आणि तुमची होकारार्थी मान हलवण्याची पद्धत इ तर हे असे दर्शविते की तुम्ही एखाद्याचा सुसंवाद ऐकण्यासाठी सकारात्मकपणे तयार आहात पुढील दोन व्याख्याने एकाच वेळी मुलाखतीसाठी आणि गट चर्चेसाठी आवश्यक देहबोली या दोन घटकांवर भर देणारी आहेत आता मुलाखतीसाठीची देहबोली मी एखाद्याला मानसिक भावनिक आणि अध्यात्मिक पातळीवर कसे तयार असले पाहिजे यापासून सुरुवात केली याशिवाय कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता आहे ज्यामध्ये दिसणे दृष्टिकोन व्यक्तिमत्व आणि सकारात्मक दृष्टिकोन अशी देहबोलीची विविध वैशिष्ट्यांचा समावेश होतो जर एखाद्याला पहिल्या भेटीतच ठसा उमटवायचाछाप पाडायची असेल तर त्याने वक्तशीर असले पाहिजे हा एक सॉफ्ट स्किल्सचा भाग आहे वेशभूषा हस्तांदोलन देहबोली उत्साह तुम्ही असा विचार करत असाल की वक्तशीरपणाचा इथे काय संबंध मी यासंदर्भात अधिक या कोर्समध्ये बोलणार आहे जेव्हा मी 'वेळेचे व्यवस्थापन' याविषयी बोलणार आहे कारण हाच घटक तुमचे एकूण वर्तन कसे आहे हे ठरवितो ज्यावरून इतरांना आपला प्रामाणिकपणा एकनिष्ठता झोकून देण्याची प्रवृत्ती आपल्या स्वतःच्या शरीराप्रती असणारी कटिबद्धता आणि आपली मानसिक प्रवृत्ती इत्यादी बऱ्याच गोष्टी त्यांना समजतात यानंतर मी वेशभूषा आपले दिसणे आणि आपण ज्या वस्तू वापरतो याविषयी काय केले पाहिजे आणि काय नाही याची चर्चा केली शेवटी मी ठामपणे हस्तांदोलन कसे करावे नजरेला नजर लावून कसे बोलावे शरीराची योग्य ठेवण शेवटपर्यंत उत्साह दाखवणे आपल्या हसण्या मधून विश्वासार्हता पसरविणे शांत आणि एकाग्र राहणे एखादी चांगली भावना सोडून तिथून जाणे या घटकांवर जोर दिला पुढील व्याख्यानात मी मागील त्याच गोष्टी सांगितल्या आहेत परंतु त्या गट चर्चेशी संबंधित आहेत यामध्ये मी गटचर्चेशी निगडीत देहबोली च्या विविध घटकांची चर्चा केली आणि यासाठी नेमके काय करावे व काय करू नये यावर भर दिला त्यापैकी काय करू नये अशा गोष्टी बोलण्यासाठी खूप उतावीळ होणे किंवा निराश होणे आणि खूप कमी बोलणे आक्रमक वर्तन उद्धट अविर्भाव विचलित करणारी देहबोली नखे कुरतडणे पाय थरथरणे नाक उचलणे पेन लेखणी सोबत खेळणे आणि काय केले पाहिजे अशा गोष्टी नजरेला नजर मिळवून बोलणे हसणे उत्साही राहणे हात मोकळे ठेवणे सरळ चालणे सहमती दर्शक मान हलविणे पुढील व्याख्यानामध्ये मी सादरीकरण कौशल्यांवर चर्चा केली कारण मागील कोर्समध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर महत्त्वाची चर्चा झाली पाहिजे असे म्हटले होते म्हणून मी 'भीतीवर कशी मात केली पाहिजे' भीती विशेषतः सादरीकरण तोंडी सादरीकरण किंवा संगणकाद्वारे केले जाणारे सादरीकरण ते कसेही असो जेव्हा तुम्हाला ते लोकांसमोर सादर करायचे असते या अत्यंत महत्त्वाच्या समस्येपासून सुरुवात केली बऱ्याच जणांना ही समस्या भेडसावत असते मी विश्लेषण करायला लागलो की लोक का घाबरतात सामान्यपणे ही अपमान होण्याची भीती आहे की आजूबाजूच्या अपरिचित परिस्थितीची का अनपेक्षितपणे काहीतरी वाईट होईल का अशा प्रकारच्या विचारसरणीची आणि भीतीवर मात करण्यासाठी काही धोरणात्मक टिपा दिल्या आहेत ज्यामध्ये आत्मविश्वासपूर्वक असणे स्वतःची सकारात्मक प्रतिमा ठेवणे भीती दूर करण्यासाठी निश्चयी असणे छोट्याशा अनौपचारिक पातळीवर सराव करणे आपल्या शरीरातील विविध अंतर्गत संसाधने स्त्राव जसे एड्रेनालाईन शरीरातील एक स्त्राव जो अत्यंत भीतीदायक वेळेत बाहेर पडतो हे आपण गृहीत धरले पाहिजे की आपण काय करतोय याची लोकांना पर्वा नसते ते त्यांच्या विचारात मग्न असतात आणि नेहमी आपल्याला असे वाटते की ते आपल्याकडेच बघत आहेत आणि ते आपल्या वर्तनाचं विश्लेषण करत आहेत एखादा विषय पूर्णपणे समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवला पाहिजे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान असेल तरच तुम्हाला आत्मविश्वास त्याची तयारी आणि सराव करता येईल आणि मनाची चौकट मोकळी ठेवून आपल्या श्रोत्यांशी सहानुभूतीपूर्वक बघत आपण सादर केले पाहिजे इतकेच नव्हे तर सादरीकरण करण्यापूर्वीच तुम्ही असा विचार करा की तुमच्यासाठी लोक उभे राहून टाळ्या वाजवत आहेत हाच विचार खरंतर तुम्हाला खूप ऊर्जा देईल यानंतर पुढे मी असे सुचविले की एखाद्याने 'व्यवसायिकपणे सादरीकरण' करणारा कसे बनावे याबाबत अधिक सजग होण्यासाठी तुम्ही त्याठिकाणी वेळेपूर्वी जा ती जागा पहा आणि श्रोत्यांचे स्वागत करा तुमच्या साहित्यावर प्रभुत्व मिळवा मन शांत ठेवा तुम्ही बोलत आहात असे समजा लोकांना एक विजयी नेतृत्व पाहिजे असे समजा विशेषतः अशा वेळी जेव्हा तुम्हाला एखादा त्रासदायक प्रेक्षक अवघड प्रश्न विचारत आहे त्यांना वाटतं की तुम्ही हे सांभाळून घेतले पाहिजे ते तुम्हाला नेतृत्व करण्याची ची संधी देत आहेत तुम्ही हे सर्व योग्य पद्धतीने हाताळा माफी मागणे टाळा तुमच्या माध्यमावर नव्हे तर संदेशावर भर द्या नैराश्य सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करा आणि अनुभवाचा फायदा घ्या यानंतर मी 'सार्वजनिक ठिकाणी कसे बोलावे' याची महत्त्वाची उद्दिष्टे मनोरंजन सुसंस्कृत चेतवणे आणि प्रभावित प्रेरित करणे यांची चर्चा केली म्हणून तुम्ही हे ठरविले पाहिजे की तुम्हाला काय करायचे आहे यापैकी कोणते उद्दिष्ट वापरून तुमचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणार आहात आणि दुसऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीची मी चर्चा केली की आपल्या बोलण्याचे नियोजन सहसा तीन ते चार मुद्दे असावेत सुरुवात स्पष्ट आणि जोरदार असली पाहिजे एखाद्या छोट्या कथेचा चुटकुल्याचा वापर करणे थोडक्यात मांडणी करणे समर्पक करणे सकारात्मक दृष्टीने समारोप करणे इत्यादी या सर्व गोष्टी तुम्ही एक व्यवसायिक सादरकर्ते होत आहात याचे सुचक आहे तुम्हाला फक्त प्रोत्साहित करण्यासाठी मी क्रिस्तोफर रिव्ह याचे नमूना दाखल उदाहरण देतो "आपली बरेच स्वप्ने आधी आपल्याला अशक्य वाटतात नंतर ते असंभव वाटतात आणि नंतर जेव्हा इच्छाशक्ती एकवटतो तेव्हा लवकरच ते अपरिहार्य वाटतात आठव्या आठवड्यातील 45 व्या व्याख्यानात तिसरे प्रकरण मी सादरीकरण कौशल्यांमध्ये देहबोलीची काय भूमिका आहे यावर भर दिला आणि यासाठी काही सूचना दिल्या जसे की आरशासमोर उभे राहून बोलणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण तुमची देहबोली तुम्ही पाहू शकता जर एखादी गोष्ट नापसंत असेल तुम्ही बदलू शकता योग्य वेशभूषा करा व्यासपीठाच्या टेबलच्या मागे स्वतःला लपवू नका तुमच्याशी समोरचा जर अपेक्षित प्रतिसाद देत नसेल तरी नजरेला नजर लावून सर्वांशी बोला हे सतत चालू ठेवा जर तुम्ही नजरेला नजर लावून पाहू शकत नसाल तर कपाळकडे बघा परंतु तुमचे लक्ष विचलित करू नका कशालाही धरू नका प्रेक्षकांना बघा हात उघडे ठेवा हात खिशात घालू नका जोरात आणि स्पष्ट बोला बोलण्यात सामान्य वेग ठेवा खाली मान घालून नका किंवा प्रेक्षकांकडे पाठ फिरवून बोलू नका पुढील व्याख्यानात संपूर्ण भर हा आपल्या सादरीकरणामध्ये चित्रफितींचादृश्यमान चित्रे वापर करण्यावर देण्यात आला आहे कारण लोक चित्रफिती वापरतात परंतु त्यांना हे माहीत नसते की ते का वापरतात म्हणून मी चित्रफिती वापरण्याचा काय उद्देश आहे यापासून सुरुवात केली याचा वापर महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यासाठी केला जातो काही तोंडी संदेश अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकतो या चित्रफिती लक्ष विचलित करण्याऐवजी प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील तर काही चित्रफिती मधील मार्गदर्शक संदेश आपले सादरीकरण अधिक आकर्षक आणि प्रभावी होण्यास मदत करतील जसे की ठळक मुद्द्यांचा वापर त्याचा योग्य आकार जेणेकरून अगदी शेवटी बसलेल्या व्यक्तीला सुद्धा दिसले पाहिजे की तुम्ही काय काय सांगत आहात त्यामधील शब्द तपासले पाहिजेत ते सगळ्यांना स्पष्ट दिसले पाहिजेतदृश्यमानता प्रोजेक्टर आणि पडद्याच्या मध्ये थांबणे टाळले पाहिजे सादरीकरण यापूर्वी आपण काही गोष्टींची लक्षात ठेवल्या पाहिजेत जसे की आधीच आपले सादरीकरणाचे साहित्यप्रेझेन्टेशन ई मेल करणे एखादी शिल्लक प्रत छापून आपल्याजवळ ठेवणे आणि ज्या संगणकावरून तुम्ही हे सादरीकरण करणार आहात त्यावर सराव करणे काही शेवटच्या सूचना जसे की एखाद्याच्या अनुभवावरून विषयाची निवड करणे कथनकथे सारखे सांगण्याचे कौशल्य विकसित करणे अशी उदाहरणे देऊन हे व्याख्यान समाप्त केले एकदा का तुम्ही या शैली विकसित केल्या तेव्हा तुमचा स्वतःचा एक वेगळा चहाता वर्ग असेल शेवटची दोन व्याख्याने थोडी खास होती कारण शेवटचे 47 हवे व्याख्यान हे 'वाचन कौशल्यावर' केंद्रित करणारे आहे हे पूर्णपणे प्रभावी वाचनावर आहे तुम्हाला जर वक्ता किंवा लेखक व्हायचे असेल तर वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून मी काही चांगल्या पद्धती पासून सुरुवात करेन जसे की पूर्वावलोकन योग्य निवड आपल्याला काय वाचणे टाळावे यासाठी मदत होईल आणि तुम्हाला जे आवडते त्याची निवड करणे सोपे जाईल इतर काही पद्धतींविषयी मी सांगितले जसे की स्कीमिंग' वरवरचेठळक गोष्टी वाचणे' यामध्ये तुम्ही काही महत्त्वाच्या शब्दांवर नजर टाकून वरवरचे वाचता ही पद्धत वर्तमानपत्र मासिक प्रवासी माहितीपत्रके इ वाचण्यासाठी उपयुक्त आहे स्कॅनिंग बारकाईनेनिरीक्षण पूर्वक वाचणे काही विशिष्ट माहिती शोधण्यासाठी तुम्ही तो मजकूर बारकाईने वाचता जसे की एखादे नाव वर्ष किंवा अंक आणि मग याचा उपयोग आपल्या वाचनाचा वेग वाढवण्यासाठी शब्दसमूह वाचण्यासाठी तत्काळ आणि पूर्णपणे समजण्यासाठी अशा वाचन पद्धतीचा उपयोग केला जातो यानंतर क्लोज रीडिंग चोखंदळ वाचन यामध्ये वाचनाचा आनंद घेण्यासाठीरसग्रहण करण्यासाठी वाचन केले जाते जे साहित्य किंवा तत्त्वज्ञान वाचण्यासाठी उपयुक्त असते शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' एक ओळ "टू बी ऑर नॉट टू बी " "To be or not to be" याविषयी तुम्ही 2 3 तास बोलू शकता की हॅम्लेट असे का म्हटले आणि त्यामध्ये वापरलेले व्याकरण शब्दांची पुनरावृत्ती इत्यादी म्हणून क्लोज रीडिंगचोखंदळ वाचनामध्ये सखोल अर्थ मिळण्यासाठी शब्दांचे विश्लेषण केले जाते एकूणच मी व्याख्यानाचा समारोप काही सूचना देऊन केला तुम्ही वाचण्याचे व्यसन लावून घेतले पाहिजे आणि हे खूप सकारात्मक व्यसन आहे कुणीतरी म्हटले आहे की दररोज पाच तास वाचले की तुम्ही विद्वान होऊ शकता नंतर हा 'झीगार्निक इफेक्ट"Zeigarnik Effect' वापरा जे काही तुम्ही वाचायला सुरु केले आहे ते पूर्ण वाचा आणि संपवून टाका यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कितीही किचकट साहित्य अवघड असेल तरीही तुम्हाला वाचावेसे वाटेल आणि यामुळे तुमची विचारांची पातळी वाढतच जाईल शेवटचे व्याख्यान हे मानवी संबंध विश्वासार्हता निर्माण करणे आणि प्रामाणिकपणा या संबंधित आहे 'मानवी समजआकलन' यापासून आपण सुरुवात केली आणि मानवी संबंध इथे आपण हा कोर्स समाप्त करत आहोत यामध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा कसा विकसित केला पाहिजे यावर का भर देण्यात आला आहे कारण जर तुम्ही मानवी संबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकता प्राप्त करू शकत नसाल तर जे सॉफ्ट स्किल्स तुमचे व्यक्तिमत्व विकसित करत आहेत त्याचा काही उपयोग नाही कारण तुमचं यश किंवा अपयश हे तुमचे मानवी संबंध ठरवतात मग तुम्ही आनंदी जीवन जगताय किंवा खेदजनक हे तुमचे मानवी नातेसंबंधच ठरवतात म्हणून सगळ्यात उत्तम हे की आपणास इतरांनी जसे वागवावेसे वाटते तसे इतरांशीही वागा इतरांचा आदर करा आणि मग तुम्हाला आदर मिळेल प्रेमाने वागा लोक भरभरून तुमच्यावर प्रेम करतील परंतु एका महत्त्वाच्या गोष्टीवर मी जोर देत आहे की कित्येक वर्षापासून असलेला एखाद्याचा विश्वास कधीही तोडू नका मग तो व्यवसायिक अथवा वैयक्तिक पातळीवरचा असेल आणि भावनेच्या भरात एखाद्याला कमी लेखू नका निराश करू नका ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल अत्यंत काळजीपूर्वक मी अजून एका मुद्द्यावर भर दिला की परिस्थिती आपल्याला घडवत नसते तर उलगडत असते जर तुम्ही असं म्हणत असाल की कारण माझ्या आजूबाजूचे लोक किंवा परिस्थितीच तशी होती म्हणून मी कसे वागलो इथे परिस्थिती किंवा प्रसंग नव्हे तर आपण कारणीभूत असतो त्या परिस्थितीमध्ये आपण तसे प्रकट होतो जर तुम्ही एखाद्याला फसवायचे ठरवले वाईट वागणूक द्यायची ठरवली तर आधी स्वतःला हे विचारा कि त्याच परिस्थितीत जर त्या माणसाने तुम्हाला तसे केले तर जर याचे उत्तर नाही असे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीशी असे कधीच वागू शकत नाही हे पूर्णपणे अन्यायकारक आहे तसेच तुमच्या व्यक्तिमत्व आणि सॉफ्ट स्किल्स विकसित करायला साजेसे नाही एकूणच लोक काही गोष्टी विसरू शकतात पण एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत लोक तुम्ही बोललेला एखादा अपशब्द विसरतील पण तुम्ही लोकांना कसे वागविले ते नेहमी लक्षात ठेवतात काही काळानंतर तुम्ही जे काही बोलला असाल ते विसरतील पण जेव्हा केव्हा तुम्हाला ते भेटतील आणि तुम्ही जर त्यांना चांगले वाटेल असे बोललात आणि परत जेव्हा ते तुमच्या संपर्कात येतील तर त्यांच्यामध्ये एक सकारात्मकता आपलेपणाची आणि समाधानाची भावना दिसून येईल त्यांना असे वाटेल की तुम्ही त्यांच्यासाठी कोणतीही समस्या निर्माण न करता ती समस्या सोडविली तर तो विश्वास तो प्रामाणिकपणा हा तुमचे व्यक्तिमत्व आणि सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यासाठी खूप लांब पल्यापर्यंत आपल्या सोबत असतात याबरोबरच हा कोर्स इथेच संपतोय मी म्हटलेच आहे की आपण लवकरच पुढचा कोर्स सुरू करणार आहोत तोच कोर्स आता आपण ज्याची चर्चा करतोय 'एनहान्सिंग यूवर सॉफ्ट स्किल्स अंड पर्सनॅलिटी' यामध्ये वैयक्तिक आणि व्यवसायिक कौशल्यांवर भर देण्यात आला आहे विशेषतः आंतरवैयक्तिक आणि व्यवस्थापन कौशल्य हे फक्त त्यांना समजून घेण्यासाठी विशिष्ट पद्धतीने त्यांना पाहण्याचा मार्ग तुम्हाला माहीतच आहे की ही अशी लवचिक आणि अस्पष्ट तसेच थोडे मागे पुढे होणारी कौशल्य आहेत ज्यामध्ये तुम्ही त्यांना एका विशिष्ट चौकटीमध्ये ठेवू शकत नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही की अरेरे हे व्यवस्थापन कौशल्य आहे हे व्यावसायिक कौशल्य नाही असे अनेक वेगळेपणाच्या दृष्टीने ते भिन्न आहेत यापेक्षा थोडेसे अधिक प्रगल्भ आहेत जसे की चांगल्या सवयी प्रामाणिक असणे आणि ज्याविषयी मी आता बोलणार आहे असे नसणे याआधी मी म्हटले होते की आपण एका उच्च प्रेरणा पातळीवर काम केले पाहिजे तर ती उच्च पातळी गाठण्यासाठी पण 'एनहान्सिंग यूवर सॉफ्ट स्किल्स अंड पर्सनॅलिटी' कोर्समध्ये काय करणार आहोत पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपले असेच सहकार्य अपेक्षित करतो ही दोन प्रस्तावना पर व्याख्याने खरंतर तुम्हाला मी काय केले आहे यावर प्रकाश टाकतील मी तुम्हाला सांगत होतो की पुढील व्याख्यान इतके लांबलचक नाही प्रत्येकी अर्ध्या तासाचे व्याख्यान अशी पद्धत अवलंबण्यात आली आहे त्यामुळे आपण एखादी संकल्पना सहज समजू शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो पुढील संदर्भ सांगून मी या ठिकाणी थांबतो आपण शांतपणे सहकार्य केल्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार तर तुम्ही वरील यूट्यूब चैनल किंवा 'एनपीटीईएल' लिंक वर जाऊन सर्व व्हिडिओ डाउनलोड लोड करा जेव्हा पाहिजे तेव्हा ते पहा मी काही विद्यार्थ्यांचा याठिकाणी मी संदर्भ देतो की ते दर आठवड्याला हे व्हिडिओ बघून संपवतात मी तुम्हाला सांगतच होतो की व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचा कोर्स चा अभ्यास चांगला होईल जर मागील व्याख्यानाचा एखादा भाग राहिला असेल तर तुम्ही आत्ता लगेच त्यावर एक नजर टाकून घ्या धन्यवाद आपला दिवस चांगला जावो